डीस्प्लेस्मेंट करंट आतापर्यंत आपण काय शिकलो ते आता सारांशात लिहूया विद्युत आणि चुंबकीय क्षेत्राबद्दल आता पर्यंत आपण काय शिकलो तर विद्युत क्षेत्र गॉसच्या सिद्धांताचे Gauss's law समाधान करते जो आहे विद्युत क्षेत्राचा डायवरजेन्स बरोबर ρε0 ρ ही विद्युत प्रभाराची घनता आहे नंतर आपण चुंबकीय क्षेत्र बदलल्यामुळे निर्माण होणाऱ्या विद्युत क्षेत्राच्या कर्लचा अभ्यास केला हे लक्षात घ्या की विद्युत प्रभारामुळे मिळणाऱ्या E चा कर्ल 0 असतो तिसरे म्हणजे B चा कर्ल आणि हे मी निर्वात स्थितीमध्ये बोलत आहे तिथे माध्यम नाही बरोबर μ0j ज्याला आपण बायट सेवर्ट सिद्धांत Biot Savart's law असे म्हणतो आणि शेवटी B चा डायवरजेन्स 0 असतो हे आपण शिकलो ज्यावरून चुंबकीय एक पोल नसतात विद्युत प्रवाहाच्या लूप मधून बाहेर येणारे चुंबकीय क्षेत्र द्विपोल सारखे काम करते हे आपण बघितले त्याला गॉस चा चुंबकीय क्षेत्राचा सिद्धांत Gauss's law असे तुम्ही म्हणू शकता या चार गोष्टी आपण शिकलो या समीकरणांची आता आपण तुलना करूया जर तुम्ही दुसरे आणि तिसरे समीकरण पाहिले तर मला समीकरण दोन आणि तीन आजूबाजूला लिहू दे तुमच्या कडे E चा कर्ल बरोबर -dBdt आहे आणि B चा कर्ल बरोबर μ0j आहे ही दोन समीकरणे बघा पहिल्या समीकरणात E च्या कर्ल मध्ये आपल्याला बदलणाऱ्या चुंबकीय क्षेत्रामुळे विद्युत क्षेत्र मिळते परंतु तिथे विद्युत प्रवाहाची टर्म नाही जे मूलतः चुंबकीय विद्युत प्रवाह नसणे चुंबकीय एकपोल नसणे किंवा मुक्त चुंबकीय प्रभार नसणे याच्याशी संबंधित आहे तिथे विद्युत प्रवाह नाही म्हणून तिथे बाहेर येणारा विद्युत प्रवाह नाही दुसरे असे की कर्ल B सूत्रामध्ये विद्युत प्रवाहामुळे बाहेर येणारे चुंबकीय क्षेत्र आहे परंतु माझ्याकडे वेळेनुसार बदलणारे विद्युत क्षेत्र आहे तर इथे दुसरी टर्म असणे शक्य आहे का जी चुंबकीय क्षेत्र निर्माण करते ही यातील असमानता आहे हे पाहा की कर्ल E च्या समीकरणात कुठलीही विद्युत प्रवाहाची टर्म नाही हे मी स्पष्ट करू शकतो कारण तिथे चुंबकीय एकपोल नाहीत परंतु इथे dE dt टर्म का नाही याचे कुठलेही कारण नाही आता आपण दाखवू की ती इथे असायलाच पाहिजे आणि तिला दिस्प्लेसमेंट करंट असे म्हणतात आणि म्याक्स्वेल ने तिची ओळख करून दिली आणि ती विद्युत चुंबकीय क्षेत्राच्या संपूर्ण समीकरणाच्या सेट ची पूर्तता करेल म्हणून आपण बायट सेवर्ट सिद्धांताने सुरुवात करूया जी तुम्ही आठवा की स्थिर विद्युत प्रवाहासाठी होता आणि स्थिर विद्युत प्रवाह म्हणजे काय तर जे वेळेनुसार बदलत नाही म्हणजे विद्युत प्रवाह घनतेचा डायवरजेन्स 0 आहे आपण ते कुठेतरी वापरतो बरोबर आहे आणि त्या सूत्र वरून मला कर्ल B बरोबर μ0j मिळते जर तुम्ही त्या व्याख्यानात परत गेलात तर तुमच्या लक्षात येईल की हे सूत्र काढण्यासाठी तिथे एक टर्म जी डेल j च्या प्रमाणत होती जी आपण स्थिर विद्युत प्रवाहासाठी 0 घेतली होती ती जर 0 नसेल तर काय होईल तर डेल j 0 नसेल तर काय होईल तर ती -dρ dt आहे ρ ही विद्युत प्रवाह घनता आहे आणि गॉस चा सिद्धांत वापरून मला -ddt डायवरजेन्स E गुणिले ε0 असे मिळेल म्हणून जर मी कर्ल B घेतला परंतु विद्युत प्रवाह स्थिर नसेल तर यासारखी टर्म उजव्या बाजूला असू शकेल आता याकडे दुसऱ्या पद्धतीने पाहूया ती कशी येते आणि हे संपूर्ण गणितीय आहे जर मी हे समीकरण पाहिले कर्ल B बरोबर μ0j आणि दोन्ही बाजूंना डायवरजेन्स घेतला डायवरजेन्स कर्ल b बरोबर डायवरजेन्स μ0 a μ0 डायवरजेन्स j आता गणितामध्ये कर्ल चा डायवरजेन्स नेहमीच 0 असतो म्हणून ही डावी कडची टर्म 0 आहे असे गणित सांगते दुसरे म्हणजे ρ किंवा विद्युत प्रभार घनता हे वेळेचे कार्य आहे तर उजवी बाजू बरोबर -μ0dρdt हे आपण आधी देखील पाहिले आहे उजवी बाजू 0 नाही आणि म्हणून या समीकरणात असमानता आहे ही असमानता आपण कशी दूर करणार म्हणून आपण डेल क्रॉस b बरोबर μ0 j आणि दुसरा वेक्टर v त्यात जोडा म्हणून जेव्हा मी दोन्ही बाजूंचा डायवरजेन्स घेतो तेव्हा दोन्ही कडे उत्तर 0 येते म्हणून मी जेव्हा कर्ल b चा डायवरजेन्स घेतो तेव्हा गणितीय पद्धतीप्रमाणे नेहमी 0 येईल त्यामुळे हे μ0 डायवरजेन्स j अधिक डायवरजेन्स v बरोबर μ0 गुणिले -dρ dt अधिक डायवेरजेन्स v मिळेल हे समीकरण वापरून E चा डायवरजेन्स बरोबर ρε0 मिळेल आणि आपल्याला हे समीकरण ε0μ0 ddt e चा डायवरजेन्स डायवरजेन्स v असे लिहिता येईल म्हणून या समीकरणामधून आपल्याला काय मिळेल की v चा डायवरजेन्स - ε0μ0 d e d t बरोबर 0 म्हणून आपण हा v बरोबर ε0μ0 d e d t असे घेऊ शकतो म्हणून कर्ल B चे अचूक समीकरण बरोबर कर्ल B बरोबर μ0j अधिक μ0 आणि ही अधिकची टर्म ε0 d e dt होय ही विद्युत प्रवाहासाराखीच टर्म आहे पण ही अधिकच टर्म आहे आणि ती गणितीय संदर्भाने सुसंगत आहे ही टर्म जी आपण आता जोडली त्या ε0dE dt ला दिस्प्लेस मेंट विद्युत प्रवाह असे म्हणतात कारण टी या संख्येशी निगडीत आहे जिला दिस्प्लेस मेंट D बरोबर ε0 e असे निर्वाता मध्ये लिहिले जाते म्हणून आता ही सगळी समीकरणे पुन्हा लिहूया म्हणून आपल्याकडे विद्युत क्षेत्रासाठीचा गॉस चा सिद्धांत आहे डायवरजेन्स E बरोबर ρε0 नंतर आपल्याकडे जो आहे -dBdt परत मला तुम्हाला आठवण करून देऊ द्या की कर्ल B समीकरणामधले हे ऋण चिन्ह ते वेळेनुसार बदलत आहेत किंवा बदलत नाहीत स्थिर आहेत इलेक्ट्रोस्त्याटीक किंवा म्याग्नेटोस्त्याटीक अशी सगळी या चार समीकरणा तून स्पष्ट करता येतात म्हणून संपूर्ण इलेक्ट्रो डायन्यामिक क्लासिकल इलेक्ट्रो डायन्यामिक या चार समीकरणा वर अवलंबून आहे या व्याख्यानामध्ये परंतु आपले मुख्य लक्ष दिस्प्लेसमेंट विद्युत प्रवाह हे आहे कारण आपल्याला हे समजून घ्यायचे आहे आणि दिस्प्लेसमेंट विद्युत प्रवाह आणि त्याचे परिणाम समजून घ्यायचे आहेत म्हणून दिस्प्लेसमेंट विद्युत प्रवाह आणि त्याचा परिणाम दाखवायचे नेहमीचे उदाहरण म्हणजे तारांनी जोडलेला समांतर प्लेट कॅपासिटर घेणे ज्यामध्ये एका बाजूने विद्युत प्रवाह आत येतो आणि दुसरी कडून बाहेर जातो जर विद्युत प्रवाह वेळेनुसार बदलत असेल तर पृष्ट्भागावर आणलेला प्रभार σ देखील बदलेल तर σ किंवा प्लेटच्या पृष्ट्भागावरील प्रभार बदलेल आणि जर असे झाले त्याचा अर्थ असा की प्लेट मधील विद्युत क्षेत्र बदलेल बरोबर आहे तर जर I वेळेचे कार्य असेल तर काय होईल तर हे विद्युत क्षेत्र E देखील वेळेचे कार्य होईल बरोबर आणि म्हणजेच याच्या वरून लगेच आपल्याला E चे पार्शिअल डेरीवेटीव 0 नाही हे कळेल प्लेट मध्ये दिस्प्लेसमेंट विद्युत प्रवाह आहे आणि त्याचा काही परिणाम असला पाहिजे कारण आता मला माहितेय की जरी तिथे खरा भौतिक विद्युत प्रवाह नसला तरी कर्ल B बरोबर μ0ε0 dE dt आहे आणि प्लेट च्या आतील कर्ल b 0 नाही जर कर्ल B 0 नाही म्हणजेच जरी तुम्ही त्याची अपेक्षा केली नसेल तरीही प्लेट मध्ये चुंबकीय क्षेत्र मिळेल आता या संख्या काढूया म्हणून हे सोपे करण्यासाठी समजा ही प्लेट गोलाकार आकाराची घेऊया म्हणून इथे ही गोलाकार प्लेट आहे ही दुसरी गोलाकार प्लेट आहे विद्युत प्रवाह I यामधून जातो आहे आणि बाहेर जात आहे सोपे करण्यासाठी आपण वेळेनुसार वाहणारा कुठलाही विद्युत प्रवाह दुर्लक्षित करूया जसा प्रभार इथे येईल तर तो सगळीकडे पसरेल असे गृहीत धरूया म्हणून I t बरोबर d q d t बरोबर प्लेट चे क्षेत्रफळ a गुणिले dσ dt होय म्हणून dσ dt बरोबर I t भागिले a मला गॉस च्या सिद्धांतावरून हे माहित आहे जो या चलित परिस्थिती मध्ये देखील लागतो ρε0 बरोबर E बरोबर या प्लेट मधील σε0 आणि म्हणून dE dt सारखे आहे म्हणून मी इथे पार्शिअल डेरीवेटीव लिहिण्याची काळजी करत नाही E सारखे आहे इथे d e dt बरोबर 1ε0 dσdt बरोबर It ε0 असे मिळेल आणि म्हणून दिस्प्लेसमेंट विद्युत प्रवाह घनता j j dt हा वेक्टर आहे परंतु तो E च्या दिशेने आहे म्हणून ε0 पार्शिअल E पार्शिअल t बरोबर Ita तोच दिस्प्लेसमेंट विद्युत्प्रवाह आहे म्हणून हा विद्युत प्रवाह जो इथे येतो आहे तो a क्षेत्रफळावर पसरलेला आहे आणि तो यातून जातो आहे म्हणून प्रती युनिट क्षेत्रफळासाठीचा विद्युत प्रवाह बरोबर Ita होय या दिस्प्लेसमेंट विद्युत प्रवाहामुळे चुंबकीय क्षेत्र मिळेल म्हणून चुंबकीय क्षेत्राचे समीकरण बरोबर कर्ल B बरोबर μ0ε0dEdt किंवा μ0jd हे नेहमीच्या विद्युत प्रवाहामुळे मिळणारे समीकरण आहे आणि म्हणून इथे B चुंबकीय क्षेत्र हे असे गोलाकार आहे आणि वरच्या बाजूला कागदाच्या बाहेर येत आहे आणि खालच्या दिशेने कागदाच्या आत जात आहे आणि हे B क्षेत्र असे निर्माण होत आहे म्हणून बदलणारे विद्युत क्षेत्र प्लेट्स मध्ये चुंबकीय क्षेत्र निर्माण करते आणि बाहेरच्या दिशेने देखील हा दिस्प्लेसमेंट विद्युत प्रवाहाचा परिणाम आहे